या कोर्स च्या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स च्या आणखी एका मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे आपण आता या कोर्स च्या 6 व्या आठवड्यात आहोत आतापर्यंत आपण ज्या सर्व सर्किट्स वर विचार केला आहे तो मुळातच पैसिव सर्किट होता म्हणून पैसिव सर्किट असे सर्किट तयार करत नाहीत किंवा जे सर्किट असे म्हणतात की आउटपुट पॉवर किंवा त्याऐवजी मी म्हणायला हवे पैसिव सर्किट असे असतात ज्यास बाह्य उर्जा पुरवठ्याची आवश्यकता नसते जे त्यांच्या ऑपरेशन साठी आवश्यक असणारी शक्ती इनपुट मधूनच येत म्हणून त्यांच्या ऑपरेशन साठी त्यांना बाह्य DC स्रोताची आवश्यकता नाही तर ऐक्टिव सर्किट असे असतात ज्यांना त्यांच्या ऑपरेशन साठी स्वतंत्रपणे वीजपुरवठा आवश्यक असतो तो DC बायस सर्किट असू शकतो किंवा हे थेट उपकरण असू शकते जे थेट वीज पुरवठ्याशी कनेक्ट केले जाऊ शकते आता ऐक्टिव सर्किट्स या ऐक्टिव सर्किट्स ची काही सामान्य उदाहरणे आहेत एम्प्लीफायर्स मिक्सर amplifiers mixers आणि वापरली जाणारी इतर ऐक्टिव सर्किट म्हणून जेव्हा ऐक्टिव सर्किट्स जेव्हा आपण मायक्रोवेव्ह इंजीनियरिंग साठी ऐक्टिव सर्किट्स विचारात घेत असतो बहुतेकदा इम्पेडन्स मॅचिंग ची समस्या उद्भवते म्हणजे आम्ही एखादे उपकरण बनवितो परंतु रिफ्लेक्शन कमी करण्यासाठी त्याचे योग्य रित्या इनपुट आणि आउटपुट जुळले पाहिजे आपण हे कसे करू म्हणून या मॉड्यूल मध्ये आपण या इम्पेडन्स मॅचिंग करणारी नेटवर्क कशी डिझाइन केली आहे याचा अभ्यास करू आपणास आश्चर्य वाटेल की इम्पेडन्स मॅचिंग इतके महत्त्वाचे का आहे हे महत्त्वाचे आहे कारण इम्पेडन्स मॅचिंग हे एका ऐक्टिव डिव्हाइस मधून किती शक्ती वाहते याचा मुख्य निर्धारक आहे हे खरे आहे की डिव्हाइस मध्ये इतर गुंतागुंत आहेत उदाहरणार्थ बायसिंग आणि सर्किट मध्ये ऐक्टिव डिव्हाइस कसे योजक करावे परंतु बहुतेक सर्किट्स उदाहरणार्थ जर आपण मायक्रोवेव्ह इंजीनियरिंग साठी एम्पलीफायर सर्किट डिझाइन करीत असाल तर NPN किंवा तुमचे PMOS किंवा NMOS टाइप सर्किट्स सोपे असतील आणि एकदा सर्किट टोपोलॉजी निश्चित झाल्यानंतर डिझाइन करणे जे काही बाकी आहे सर्व म्हणजे सर्किट मधील इनपुट आणि आउटपुट लोड input output load तर या साधनांचे डिझाइन कसे करावे आणि ऐक्टिव डिव्हाइस विशेषतः 2 पोर्ट एम्पलीफायर साठी इनपुट आणि आउटपुट जुळणारे सर्किट कसे करायचे ते पाहूया तर मग आपण पहिल्या लेक्चरमध्ये स्मिथ चार्ट चा अभ्यास केला आहे पुन्हा एकदा पुनरावलोकन करण्यासाठी आपल्याकडे स्मिथ चार्ट चे दोन प्रकार आहेत एक Z स्मिथ चार्ट आहे त्यानंतर एक Y स्मिथ चार्ट आहे आणि जेव्हा आपण दोघांना एकत्र करतो तेव्हा आपल्याला ZY स्मिथ चार्ट म्हटले जाते समजा आपल्याकडे लोड जोडलेले आहे तर आपण साध्या लोड Z चा विचार करू आणि म्हणेन की हा सामान्य पणाचा इम्पेडन्स आहे तर हा z याच्या बरोबरीचा आहे आणि आता आम्ही या मालिकामध्ये एक इंडक्टर् कनेक्ट करतो तर हा सामान्य इम्पेडन्स zl असणारा एक इंडक्टर् आहे जेव्हा आपण हे zl कनेक्ट करतो तेव्हा इनपुट इनडेडन्स कसे बदलते हा बिंदू येथे आपला इम्पेडन्स z दर्शवितो जे 0 0 ने दिलेला आहे आणि आपण दर्शविल्याप्रमाणे या इम्पेडन्स सह मालिकेत एक इंडॅक्टर जोडला आहे आता आपल्याला आठवतंय की जेव्हा आपण एखाद इंडक्टर् मालिकेत जोडतो तेव्हा आपण स्मिथ चार्ट वरुन घड्याळाच्या दिशेने जात आहोत जर आपण मालिकेत कॅपेसिटन्स जोडला तर आपण घड्याळाच्या दिशेने जाऊ z स्मिथ चार्ट च्या खालच्या बाजूस तर इन्डक्टिव zl साठी आपण वरच्या दिशेने जाऊ तर हा बिंदू आहे जिथे आपण सुरुवातीला सुरुवात केली z इम्पेडन्स आणि रीऐक्टन्स zl ना मालिका मध्ये जोडण्यासाठी काय होते हा बिंदू सतत रीज़िस्टन्स वर्तृळच्या आडवा येतो कारण आपण रीज़िस्टन्स बदलत नाही आहोत आणि तो या बिंदूत zला दिसेल आता आपण आता दुसर्या बाबतीत विचार करूया समजा आपल्याकडे समान लोड Z आहे परंतु आता इंडक्टर् ऐवजी आपल्याकडे मालिकेत एक कॅपेसिटन्स आहे मग काय होते समजा हा लोड आहे आणि हे Zc आहे आपण पाहतो की मागील स्लाइड प्रमाणेच हा आपल्याकडे असलेला आरंभिक Z आहे परंतु नंतर मालिकेत कॅपेसिटन्स जोडण्याने जे घडते तेच Z प्रवास करते आणि एक नवीन मूल्य Zin बनते आणि लोकस वर Z वरून Zin कडे प्रवास करत असताना सतत रीज़िस्टन्स वर्तृळच्या सह आणि खालच्या दिशेने आहे म्हणून जेव्हा आपल्याकडे मालिका मध्ये इंडक्टर् असतो तेव्हा आपण घड्याळाच्या दिशेने वरच्या दिशेने जाऊ आणि जेव्हा आपल्याकडे मालिकेत एक कॅपेसिटर असतो तेव्हा आम्ही घड्याळाच्या पूर्णपणे विरुदध दिशेने खाली सरकतो आपल्याकडे इंडक्टर् लोड सह शंट मध्ये असताना आपण आता या केस चा विचार करूया जर आपल्याकडे इंडक्टर् शंट मध्ये असेल तर समजा आपल्याकडे पुन्हा एक लोड Y 0 5 j0 5 असेल आणि जसे आपण दाखविल्याप्रमाणे इंडक्टर् शंट मध्ये कनेक्ट करतो मग काय होते आता हा ZY स्मिथ चार्ट आहे लाल ओळी Z स्मिथ चार्ट शी संबंधित आहेत आणि हिरव्या ओळी Y स्मिथ चार्ट शी संबंधित आहेत आणि मी पूर्वी नमूद केले होते की ZY स्मिथ चार्ट मध्ये जर आपण Z स्मिथ चार्ट च्या संदर्भात एखादी विशिष्ट इम्पेडन्स रचली असेल तर त्यात Y स्मिथ चार्ट च्या संदर्भात देखील योग्य स्थान असेल येथे आपल्याकडे हा इम्पेडन्स किंवा ऐड्मिटन्स Y आहे आणि इंडक्टर् शंट मध्ये आहे या बिंदूवरील लोकस जोपर्यंत Yin पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सतत वर्तुळाच्या बाजूने फिरत असतो आणि शेवटी जेव्हा आपल्याकडे लोड सह शंट मध्ये कॅपेसिटर असतो तेव्हा आपण त्या केसचा विचार करूया समजा आपल् Y 0 5 J1 0 आहे आणि हे Yc आहे Yin काय असेल आणि आपण पाहतो की शंट मधील कॅपेसिटन्स Y जोडण्यावर घड्याळाच्या पूर्णपणे विरुदध दिशेने जात आहोत दिशेने सतत वाहून जाणा या दिशेने Yin पर्यंत पोहोचे पर्यंत म्हणूनच मी तुम्हाला काय हे समजावून सांगू इच्छितो की जेव्हा आपल्याकडे कॅपेसिटिव लोड असते तेव्हा ते शंट किंवा मालिका असो नेहमीच खालच्या दिशेने जाते आणि जेव्हा आपल्याकडे इंडक्टर् असते तेव्हा शंट किंवा सिरीज मध्ये इंडक्टर् लोड नेहमी वरच्या दिशेने जाईल तर तसे होते म्हणून या मार्गाने आपण स्मिथ चार्ट सोबत फिरतो आता जेव्हा एम्पलीफायर्स साठी जुळणारे नेटवर्क डिझाइन करण्याचा विचार केला तर समजा ट्रान्झिस्टर असे आहे त्यामध्ये ट्रान्झिस्टर आहे आता आपल्या जनरेटर ला विशिष्ट इनपुट इम्पेडन्स Rs असेल आणि तेथे काही लोड RLअसेल येथे ट्रांझिस्टर चि इनपुट तसेच आउटपुट मध्ये योग्यरित्या जुळणी करणे आवश्यक आहे आता इनपुट वर जनरेटर आणि ट्रान्झिस्टर दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करण्यासाठी आपल्याला काही प्रकारचे नेटवर्क आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे ट्रान्झिस्टर च्या आउटपुट वर देखील आपल्याला नेटवर्क आवश्यक आहे जे लोड आणि ट्रान्झिस्टर दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करेल आता हे नेटवर्क जे ट्रांजिस्टर आणि लोड दरम्यान आहे त्याला आउटपुट मॅचिंग नेटवर्क असे म्हणतात आणि जनरेटर आणि ट्रान्झिस्टर यांच्यात असलेले हे नेटवर्क त्याला इनपुट मॅचिंग नेटवर्क असे म्हणतात आता समजा इनपुट आणि आउटपुट मॅचिंग नेटवर्क input output matching network योग्यरित्या डिझाइन केले पाहिजेत जेणेकरुन आपण येथे दिसणारे आउटपुट इम्पेडन्स या जनरेटर स्त्रोताच्या इम्पेडन्स मध्ये रूपांतरित होईल त्याचप्रमाणे येथे आउटपुट मॅचिंग नेटवर्क देखील अशा प्रकारे डिझाइन केले जावे जेणेकरून ट्रान्झिस्टर च्या आऊटपुट वर जे काही इम्पेडन्स असेल तेच म्हणजे ट्रांझिस्टर चे आउटपुट इम्पेडन्स लोड इम्पेडन्स मध्ये रूपांतरित होईल आता आपण ते कसे करू आपण हे कसे करू शकतो हे समजून घेण्यासाठी पुन्हा एक उदाहरण पाहू म्हणून आपण आधीच पाहिले आहे की जेव्हा आपल्याकडे मालिका किंवा शंट मध्ये एखादा इंडक्टर् असतो तेव्हा आपण आपला इम्पेडन्स किंवा ऐड्मिटन्स बदलू शकतो आणि ते ZY स्मिथ चार्ट मध्ये वरच्या बाजूला हलवले जातील आणि जेव्हा आपला सीरीज किंवा शंटमध्ये कॅपेसिटर असतो तेव्हा ते इम्पेडन्स किंवा ऐड्मिटन्स ZY स्मिथ चार्ट मध्ये खालच्या बाजूला हलवले जातील म्हणून आपण विचार करूया की आपल्याकडे एक इम्पेडन्स आहे अर्थातच आपण ज्या सर्व इम्पेडन्स आणि ऐड्मिटन्स बद्दल विचार करीत आहोत ते सामान्य ीकृत इम्पेडन्स आणि ऐड्मिटन्स आहेत समजा आपल्याकडे दिलेले इम्पेडन्स Z आहे मला ते व्यवस्थित लिहावे लागल आणि आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्याला दरम्यान काही नेटवर्क हवे आहे जेणेकरून या नेटवर्क च्या इनपुट वर आपल्याला शेवटी 50 ohms इम्पेडन्स जाणवेल आता हे करण्यासाठी आपल्या स्मिथ चार्ट चा विचार करू या आपला Z 0 5 J1 0 जे येथे कुठेतरी या ZY स्मिथ चार्टवर आहे हे अर्थातच ओपन आहे हे क्लोज़ आहे हा ZY स्मिथ चार्ट आहे तर येथून आपल्याला ते मध्यभागी आणावे लागेल कारण हा बिंदू Z1 सह संबंधित आहे ही एक सामान्य इम्पेडन्स आहे आणि सामान्य ीकृत इम्पेडन्स आपल्या कोणत्याही केरक्टरिस्टिक इम्पेडन्स सह संबंधित आहे या प्रकरणात समजा आमची Z50 Ohms असेल तर हा बिंदू Z1किंवा 50 Ohms बिंदूशी संबंधित असेल तर आपण आता पाहू या येथूनच आपण हे सुरु करीत आहोत हे Z 0 0 आहे आणि नंतर जर आपण मालिकेत एखादा इंडक्टर् जोडला तर मी वर सांगितल्याप्रमाणे ते वरच्या भागाकडे जात आहे कारण ZY स्मिथ चार्ट चा वरचा भाग इंडक्टीव्ह आणि खालचा भाग कॅपेसिटीव्ह आहे जोपर्यंत आपण या बिंदूपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही स्थिर प्रतिरोधक वर्तुळा च्या दिशेने वर जात आहोत Zin या बिंदूवर इनपुट इंडक्टॅन्स Zin किंवा Yin आहे जर आपण ZY स्मिथ चार्ट मध्ये Y स्मिथ चार्ट चा विचार केला तर आणि यानंतर एकदा येथून या टप्प्यावर गेल्यावर आपल्याला या ठिकाणी मूळ स्थानी परत यावे लागेल तर परत येण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा घड्याळाच्या दिशेने जाण्याची आवश्यकता आहे परंतु नंतर खाली जाणे आवश्यक आहे हे करण्यासाठी जसे आपण आधी शिकलो आहोत खाली जाण्यासाठी आपण एक शंट कॅपेसिटन्स वापरू शकतो तर हे शंट कॅपेसिटन्स या सतत वर्तुळाच्या बाजूने खाली सरकते आता आपल्याला किती इंडक्टॅन्स आवश्यक आहे जेणेकरून आपण येथून येथ जाऊ आणि कोणते निरंतर प्रवाह वर्तुळ आपण निवड शकतो आपण असे निरंतर कडक्टॅन्स वर्तुळ निवडले की जे Y च्या रील पार्ट शी संबंधित आहे किंवा G1वर्तुळ आहे तर आपण मालिकेत बरेचसे इंडक्टॅन्स जोडतो जेणेकरून हा Z वर् जाईल G च् काठ 1 होईपर्यंत हा हिरवा वर्तुळ जेथे कडक्टॅन्स एक आहे आणि नंतर आपण दुसर्या कॅपेसिटन्सcapacitance ला जोडतो जेणेकरून आपण निरंतर कडक्टॅन्स वर्तुळाच्या बाजूने जाऊ मी तुम्हाला क्षमा मागतो आपण जोपर्यंत मूळ ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत आपण निरंतर कडक्टॅन्स वर्तुळासह जाऊ तर किती कॅपेसिटन्स शंट मध्ये जोडले जावेत आपण तेवढे कॅपेसिटन्स कनेक्ट केले पाहिजेत ज्यामुळे लोकस या बिंदू Zinपासून मूळ कडे जाईल आता आपण मला विचारले असेल की स्वत ला या मार्गावर मर्यादित का ठेवावे इतरही मार्ग आणि अगदी असू शकतात या स्लाइड मध्ये आपण पाहिले की आपण असे आहोत आणि मग असेच मूळ कडे येथे आहोत या स्लाइड मध्ये आपण मागील बाबतीत जसा स्थिर प्रतिरोधक वर्तुळासह पहात आहोत असा दुसरा मार्ग दर्शवतो परंतु नंतर G 1 वर्तुळाच्या या बिंदुवर स्पर्श करण्याऐवजी आपण या बिंदुवर स्पर्श करतो आणि येथून आपण हे पाहू शकतो की आपल्याकडे या निरंतर कडक्टॅन्स वर्तुळासह एक मार्ग आहे जिथे मूळ वर G 1 आहे या बिंदू तून या बिंदुवर जाण्या पर्यंत आपण पूर्वी प्रमाणेच मालिका मध्ये इंडक्टॅन्स जोडतो पण नंतर Zin वरुन बिंदू तून 50 ohm बिंदुवर जाण्यासाठी आपल्याला एका स्थिर G1 वर्तुळाच्या बरोबर जावे लागते नंतर वर वरचा अर्थ असा आहे की आपल्याला एखादा इंडक्टर् शंटमध्ये जोडला पाहिजे आणि आपण तेच केले आता आपण दुसरे उदाहरण पाहूया जसे दर्शविले आहे तसे आपल्याकडे 0 5 J1 0 लोड आहे आणि पुन्हा आपल्याला हा इम्पेडन्स किंवा ऐड्मिटन्स मूळ शी जुळवून घ्यावे लागेल तर हा मूलभूत सेट आहे हा स्मिथ चार्ट आहे येथूनच आपण प्रारंभ करतो येथून आणि हे अंतिम ठिकाण आहे म्हणून 1 ला आम्ही स्थिर प्रतिरोध वर्तुळासह प्रवास करतो आणि हा बिंदू मूळ पेक्षा वरच्या बाजूस आहे म्हणून आपल्याला खाली जावे लागल तर प्रथम आपण काय करू म्हणजे या निरंतर प्रतिरोध वर्तुळासह खाली जाईल आणि नंतर G1 या वर्तुळाच्या बिंदूला स्पर्श होईल G1 वर्तुळाच्या बरोबरीने आपण मूळ गाठू शकतो तर जर आपण खाली जात असाल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला मालिका मध्ये कॅपेसिटन्स जोडणे आवश्यक आहे आणि निरंतर कडक्टॅन्स वर्तुळासह खाली जात असताना आपल्याला पुन्हा एक कॅपेसिटन्स जोडणे आवश्यक आहे परंतु शंट मध्ये तर ते असेच दर्शविले जाते या कॅपेसिटीन्स च्या मूल्यांसह काय या स्थिर रिएक्टन्स आणि स्थिर संवेदना रेषेमधून सहजपणे मोजले जाऊ शकते उदाहरणार्थ कॅपेसिटन्स चे मूल्य हे आहे की आपण १ च्या स्थिर रिएक्टन्स वर्तुळापासून प्रारंभ करतो आणि 0 5 च्या स्थिर रिएक्टन्स च्या वर्तुळावर पोहोचतो आणि म्हणून कॅपेसिटन्स मूल्य २ मधील फरक असेल तर मालिका इम्पेडन्स ची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला 0 5 ohms चे YC आवश्यक आहे आणि नंतर येथे 1 संवेदना पासून 0 5 संवेदना पर्यंत आपण जाऊ तर इथे पुन्हा आपल्याकडे एक YC आवश्यक आहेमला माफ करा येथे 1 संवेदना पासून 0 संवेदना पर्यंत आपण जाऊ म्हणून आपल्याला जवळजवळ संवेदनशीलताची 1 Ohm कॅपेसिटन्स आवश्यक आहे आता समाधान मिळविणे नेहमीच शक्य नसते उदाहरणार्थ आपल्याकडे जर आपल्याकडे असे एखादे लोड असेल जे आपल्यास असे मॅचिंग नेटवर्क कनेक्ट करायचे असेल तर ते मालिकेत ील एक इंडक्टर् आहे आणि त्या नंतर शंट मध्ये एक इंडक्टर् असेल तर जर ते लोड या छायांकित खूणद्वारे दर्शविलेल्या प्रदेशात असेल तर तर आपण हे पाहू की या लोड चे कोणतेही मूल्य मॅचिंग नेटवर्क वर मिळू शकत नाही कारण पहा आपण जर कनेक्ट झालो जर आपल्याकडे मालिकेत एखादा इंडक्टर् असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्थिर प्रतिकार वर्तुळासह प्रथम प्रवास करणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला निरंतर कडक्टॅन्स वर्तुळाद्वारे खाली जावे लागेल जे शक्य नाही त्याचप्रकारे आपल्याकडे या प्रकारचे मॅचिंग नेटवर्क असल्यास जिथे 1 ला मालिका मध्ये इंडक्टर आहे आणि त्यानंतर शंट मध्ये कॅपेसिटर आहे आणि त्या छटा दाखवलेल्या प्रदेशात कुठेही आपले लोड असल्यास ते देखील शक्य नाही मॅचिंग नेटवर्क कार्यान्वित करण्याचे बरेच मार्ग आहेत आणि मॅचिंग नेटवर्क ची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची योग्य मूल्ये जाणून घेण्यासाठी आपण स्मिथ चार्ट वापरू शकतो जे ZY स्मिथ चार्ट आहे आतापर्यंत आपण दर्शविली आहे की सर्व नेटवर्क लंप केलेले घटक नेटवर्क वर आधारित आहेत तर मायक्रोवेव्ह डोमेन मध्ये असताना आपण वापरायच्या असलेल्या लंप केलेल्या घटकांपासून मायक्रोस्ट्रिप किंवा वितरित घटकांकडे कसे जाऊ तर मग आपण हे उदाहरण पाहू या म्हणजे आपण आतापर्यंत चर्चा केलेले सर्व इंडक्टर्स आणि कॅपेसिटर आपल्याला दिसतात याची जाणीव करण्यात एक समस्या आम्ही त्यास नमुना मानले आहे जर आपल्याकडे मालिकेत एक नमुना इंडक्टर् असेल तर आपण पाहतो की Z स्मिथ चार्ट च्या बाजूने आपण घड्याळाच्या दिशेने जाऊ शकतो आणि जर आपल्याकडे शंट मध्ये एक नमुना C असेल तर आपण Y स्मिथ चार्ट मध्ये लांब घड्याळाच्या दिशेने देखील जाऊ शकतो परंतु वास्तविक घटकांसाठी बरेचदा असे होते की बर्याच प्रतिकार संबन्ध असतात म्हणून असे प्रतिसाद मिळण्याऐवजी आपण यासारखे प्रतिसाद मिळवतो आता मायक्रोस्ट्रीप मॅचिंग नेटवर्क हे ट्रांसमिशन लाइन चे उदाहरण आहे जिथे Z0 आणि BP या प्रमाणे दिले जातात या मॅचिंग नेटवर्क ची अंमलबजावणी करण्यासाठी मायक्रोस्ट्रिप्स बर्याचदा वापरल्या जातात तर आपण माइक्रोस्ट्रिप लाइन वापरुन कसे जुळवायचे ते पाहूया कारण मायक्रोस्ट्रिप्स ज्याप्रमाणे आपण चर्चा केली त्या ट्रान्समिशन लाईन साकार करण्याची एक अतिशय लोकप्रिय पद्धत आहे ते खरोखर बनावट आहेत आणि समजण्यास देखील सोपे आहे कारण त्यांचे थेट संबंध आहेत उदाहरणार्थ ट्रान्समिशन लाइन जितकी लांबलचक आहे यापुढे विद्युत ट्रांसमिशन लाइन मायक्रोस्ट्रिप लाइन मध्ये लांब लांबीमध्ये अनुवादित करते मग मायक्रोस्ट्रिप लाइन ची वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स संबंध रुंदीच्या मायक्रोस्ट्रिप लाइन ची रुंदी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स शी संबंधित असते म्हणजेच जर ती विस्तृत असेल तर त्यास कमी वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स असते जर ती पातळ असेल तर त्यास जास्त वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स असेल जर आपण पुन्हा एकदा मॉनिटर वरील स्लाइड्स वर परत गेलो तर मग मायक्रोस्ट्रिप लाइन वापरुन अंमलात आणण्याचा एक सामान्य मार्ग असेल किंवा जर आपण लहान लांबीची उच्च इम्पेडन्स लाइन निवडली तर ते इंडक्टर् म्हणून कार्य करू शकते या समीकरणापासून लांबी बीटा L pi6 आहे तर आपण हे दर्शवू शकतो की Zin या मूल्याच्या बरोबरीचे असेल म्हणूनच काही मिनिटांपूर्वी आपण ज्याची चर्चा केली होती अशा इम्पेडन्स मिळविण्यापासून इंडक्टर् साधण्याचा हा एक मार्ग आहे किंवा जर आपण लो इंपेडन्स लाइन म्हणजेच Z0 ची कमी मूल्य असेल तर ते देखील हे दर्शवू शकतात की ते कॅपेसिटर म्हणून कार्य करेल कारण बीटा L च्या कमी मूल्यासाठी जेव्हा Yin साठी बीटा L pi6 असेल समजा आम्ही ते या व्हॅल्यूपर्यंत कमी करू जे लोडसह शंट मध्ये कॅपेसिटन्स ठेवण्यासारखे आहे तर ही संपूर्ण लाइन समतुल्य बनते आणि मायक्रोस्ट्रिप्स सामान्य त कसे वापरले जातात याचा ही एक आकृती आहे आता या मॉड्यूल मध्ये आपण चर्चा केली की आपण लंप L आणि लंप C लक्षात घेण्यासाठी मायक्रोस्ट्रिप चा वापर कसा करू शकतो ज्याला आपण पाहिले की इम्पेडन्स मॅचिंग नेटवर्क साकार करण्यासाठी आवश्यक आहे आणि आपण असेही म्हटले आहे की उच्च इम्पेडन्स उच्च इम्पेडन्स लाइन ची लहान लांबी एक इंडक्टर् म्हणून कार्य करू शकते आणि आम्ही त्यास इंडक्टक्टर साठी बदलू शकतो किंवा कमी इम्पेडन्स लाइन ची लहान लांबी कॅपेसिटर म्हणून कार्य करू शकते आणि त्यास कॅपेसिटन्स साठी पर्याय बनू शकते परंतु हे सर्व काही नाही पुढील मॉड्यूल मध्ये आपण पाहू की मायक्रॉस्ट्रिप लाइन च्या अल्प लांबीसह L आणि C बदलण्याऐवजी ट्रान्समिशन लाइन च्या दृष्टीकोनातून आपण सामान्य वापरु शकतो की नाहीम्हणजेच मायक्रोस्ट्रिप लाइन इनपुट प्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स आहे इम्पेडन्स साठी आवश्यक म्हणून इनपुट आणि आउटपुट इम्पेडन्स जुळण्यासाठी आवश्यक आहे परंतु त्याची लांबी आहे त्याची लांबी बदलून आपण समान इम्पेडन्स जुळणी साध्य करू शकतो